आत्तापर्यंत आपण अगोदरच्या मॉडेलमध्ये एखाद्या विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचा आराखडा कसा तयार करायचा याविषयी चर्चा केली आता आता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आराखड्यामध्ये आपण अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये समाविष्ट असणारे सिद्धांत सुद्धा विचारात घेतले अशा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या रचनेमध्ये कोणत्या प्रकारचे सिद्धांत महत्त्वाचे असतात यामध्ये शिकण्याचे सिद्धांत असतात शिकण्याच्या सिद्धांतामध्येपहिला सिद्धांत म्हणजे मजबुतीकरणाचे सिद्धांत व्यक्ती ज्या वेगवेगळ्या प्रकारचे वर्तणूक दाखवत असतात हा मजबुतीकरणाचे सिद्धांत सांगतो की व्यक्ती या कार्यासाठी प्रेरित झालेल्या असतात किंवा काही वर्तन टाळतात कारण पण भूत का मध्ये अशा वर्तनामुळे त्यांना त्याचे फळ मिळाले असते अशा घटनांमध्ये म्हणजेच जो काही भूतकाळातील अनुभव आलेला असतो जर तो सकारात्मक परिणाम देणारा असेल तर व्यक्ती अशा विशिष्ट वर्तणुकीची पुनरावृत्ती करतील आणि तसे कार्य पुन्हा पुन्हा घडेल परंतु जर तनु नकारात्मक असेल तर नकारात्मक परिणाम नंतर अशा घटनांमध्ये अशा प्रकारची वर्तणूक ती व्यक्ती टाळेल नंतर या मजबुतीकरणाचे सिद्धांतामध्ये हे वेगवेगळे मापदंड आहेत एक मापदंड म्हणजे स्थिर मजबुतीकरण वर्तन स्थिर मजबुतीकरण वर्तन म्हणजे जे काही एखादं विशिष्ट वर्तन की ज्यामुळे प्रत्येक वेळी बक्षीस मिळेल तर प्रत्येक वेळी असं बक्षीस दिले जाईल किंवा तिकडे प्रत्येक वेळी शिक्षा दिली जाईल हाच नकारात्मक मजबुतीकरणाचा सिद्धांत असेल परंतु स्थिर सोबत अजून एक मध्यंतराच्या सिद्धांत सुद्धा आहे मध्यंतराच्या मजबुतीकरण वर्तन मध्यंतराच्या मजबुतीकरण वर्तन म्हणजे दर तीन महिन्यांनी उत्कृष्ट कर्मचारी बक्षीस दिले जाईल ज्या कोणाची कामाच्या ठिकाणी सर्वोच्च उपस्थिती असेल त्याला बक्षीस दिले जाईल किंवा एखादा व्यक्ती जो कामाच्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट उत्पादकता दाखवेल त्याला प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट कार्यकर्ता मासिक बक्षीस दिले जाईल तर मध्यंतराच्या सोबत प्रत्येक महिन्याला तेव्हा तीन महिने तिमाही येईल अशा प्रकारची बक्षिसे दिली जातील येईल नंतर तर अशा प्रकारचे बक्षिसे दिली गेली तर आपल्याला हे सांगता येईल की मध्यंतर आचे वर्तन मजबुतीकरण झाले आणि काय हे मध्यंतरात सुद्धा स्थिर असते उदाहरणार्थ प्रत्येक तीन महिन्यानंतर म्हणजे अशा घटनेमध्ये तुम्ही पाहाल कि सकारात्मक मजबुतीकरण निश्चितपणे झालेले असेल आणि तिकडे अशा विशिष्ट वर्तना मधून आनंददायक फळ मिळाले असेल तसेच या नकारात्मक मजबुतीकरणाच्या घटनेमध्ये कारण काही वेळ असं विशिष्ट वर्तन नियंत्रित करणे सुद्धा महत्वाचं असतं किंवा अशा व्यक्तीने अशा विशिष्ट वर्तनाची पुनरावृत्ती नाही केली पाहिजेअसं विशिष्ट वर्तन टाळावे आणि म्हणून यासाठी नकरात्मक मजबुतीकरण असावे सर्वसाधारणपणे जर शिक्षेची तरतूद असेल तर तिकडे वर्तनाचे नकारात्मक मजबुतीकरण असते तर जिथे शिक्षेची तरतूद असते तिथे वर्तनाचे नकारात्मक मजबुतीकरण झालेली असेल माझा सल्ला आहे की सकरात्मक मजबुतीकरण आणि नकारात्मक मजबुतीकरण या दोघांमध्ये अजून एक मजबुतीकरण आहे आणि ते म्हणजे सुधारात्मक क्रिया सुधारात्मक क्रिया म्हणजे ती सकारात्मकच असावी असं गरजच नाहीये सुधारात्मक क्रिया पाहिजे जेव्हा तिकडे नकारात्मक वर्तन असते जेव्हा आपण सुधारात्मक विषय बोलत असतो तेव्हा आपल्याला सर्जनशील असायला हवे कारण सुधारात्मक क्रियांच्या सिद्धांतांमध्ये कुठे ही उपाययोजना नाहीत तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा परिक्षण करायचं असतं की त्या विशिष्ट व्यक्तीने कोणत्या प्रकारचं गैरवर्तन केलेला आहे आणि कोणत्या प्रकारचा त्याचे व्यक्तिमत्त्व आहे तरअशाप्रकारे वर्तनाच्या मजबुतीकरण याचा सराव असतो नंतर हाच सर्जनशील सराव बनेल कारण जेव्हा तुम्ही सर्जनशील क्रियांसाठी जाणार तेव्हा तुम्हाला याविषयी विचार करायचा आहे कि अशी कोणती गोष्ट आहे जी व्यक्तीला सुधारेल कारण जेव्हा नकरात्मक मजबुतीकरण लागू होते अशा परिस्थितीमध्ये सुधारित क्रिया असतात तर एक प्रशिक्षक म्हणून आणि आणि मनुष्यबळ व्यक्ती म्हणून सहनशक्ती असू देत जर एखाद्याचे सहनशक्ती ठेवली आणि नंतर पहा की सगळ ठीक झालेला असेल नकरात्मक मजबुतीकरण ठीक झालेला असेल परंतु आपण नकारात्मक मजबुतीकरण चालू शकतो मी नंतर आपण सुधारित क्रिया साठी सुद्धा जाऊ शकतो आणि नंतर अशा प्रकारची परिस्थिती जे वर्तनाच्या मजबुतीकरणासाठी उपयोगी असेल प्रशिक्षणाच्या दृष्टिकोणातून जेव्हा आपण वर्तन मजबुतीकरण याविषयी बोलत असतो तेव्हा हा मजबुतीकरणाचे चा सिद्धांत असा सुचवतो कि ज्यांना ज्ञान घ्यायचं वर्तनामध्ये बदल घडवायचा आहे किंवा आकर्षण मध्ये सुधारणा करायच्यात अशा शिकणाऱ्यांसाठी प्रशिक्षकाने कोणते फलित खूप जास्त सकारात्मक असेल अशा गरजा ओळखाव्यात म्हणजेच अशा विशिष्ट घटनांमध्ये जसे की ज्ञान घ्यायचे आहे तर जेव्हा ज्ञान घ्यायचे असेल तिकडे सकारात्मक मजबुतीकरण झालेले असेल मला एक गोष्ट सांगायला आवडेल दोन भाऊ होते ते प्राथमिक शाळेमध्ये होते आणि नंतर मोठा भाऊ हा अतिशय प्रामाणिक आणि गंभीर आणि छोटा खोडकर होता पण जेव्हा ते शाळेत जात असायचे माघारी यायचे आईला असे दिसून यायचे की मोठा हा रिकाम्या हाताने यायचा परंतु खोडकर मुलगा चॉकलेट घेऊन यायचा तर ती विचारायची हे चॉकलेट तुला कोणी दिले नंतर तो म्हणतो की शिक्षकाने मला हीच आपली दिले तर शिक्षकाने तुला ते चॉकलेट का दिले तू असं कोणतं चांगलं काम केलं तो म्हणतो काही नाही म्हणजेच मी वर्ग मध्ये गोंधळ केला आणि शिक्षकाने मला सांगितले की ठीक आहे तू शांत बस मी तुला चॉकलेट देईन आता हे वर्तनाचे मजबुतीकरण म्हणजे जय जास्त त्रस्त असतात ते बक्षीस घेत असतात आणि जे प्रामाणिक असतात त्यांना बक्षीस मिळत नसते ही परिस्थिती तुम्ही कशी पाहता तुमचे उत्तर काय असेल परंतु इकडे प्रश्न हा आहे की कोण जास्त यशस्वी असेल सहजपणे जो मोठा आहे तो यशस्वी होईल आता का तो यशस्वी होईल कारण तो प्रामाणिक आहे त्याने त्याचा अभ्यास चालू ठेवलेला आणि म्हणून जे काही परीक्षा होईल त्या परीक्षा मध्ये मोठा जास्त गुण मिळवेल आणि खोडकर मुलगा ज्याला अशा प्रकारचे तात्पुरती बक्षिसे मिळत असतात आणि त्याला विशिष्ट चॉकलेट मिळत असतात आणि पण परीक्षेच्या वेळी कारण त्याने अभ्यास केलेला असतो जर त्याने अभ्यास नाही केला तर त्याला फळ मिळणार नाही तर सिद्धांताचा सारांश म्हणजे जो कष्ट करेल तो कामगिरी करू शकेल तो शांत असेल थंड असेल आणि सर्वसमावेशक पणे ते यशस्वी झालेले असतील आणि नंतर तो यशस्वी असेल मग हे मग थोड्या कालावधीसाठी असेल म्हणजेच ते यशस्वी नाही होणार अशा त्रस्त व्यक्ती असून सुद्धा ते त्याचे फळ घेतील पण ते कमी कालावधीसाठी आहे भविष्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने फक्त दीर्घ कालावधी साठी नाही तर खऱ्या अर्थाने तुम्हाला असे दिसून येईल की जे खरे आहेत प्रामाणिक आहेत कामाचे ठिकाणी काम करीत असतात आणि कामच करत असतात तर म्हणूनकाही वेळा त्यांची पिछेहाट होत असते परंतु बिर्गे कालामध्ये कारण त्यांच्या कष्ट खूप चिवट असतं ते कार्यरत असतात त्यांना त्यांचं कार्य माहीत असतं तर म्हणून अशा घटनांमध्ये ते यशस्वी होतील तर वर्तनाच्या मजबुतीकरण यामध्ये ज्ञानार्जन करण्यासाठी जसे की प्रशिक्षणार्थीचे समूह असतात आणि त्यात एक किंवा दोन गोंधळ करणारे असतातआणि नंतर प्रशिक्षकास त्यांच्यावरती जास्त लक्ष द्यावे लागेल आणि नंतर काहीवेळा त्यांना आवडेल अशा गोष्टी करावे लागतील परंतु हे दीर्घकाळासाठी नसेल प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही पाहाल कि ते प्रामाणिक आहेत ते शिकण्यासाठी आलेले आहेत ते महत्त्वाचे मुद्दे घेतील जे त्यांना शिकायचा आहे त्यांच्या कामाच्या ठिकाणी राबवतील तर म्हणून अशा प्रकारचे ज्ञानार्जन आणि वर्तनातील बदल किंवा आकर्षक बदलाबद्दल प्रशिक्षकाने या गोष्टी ओळखायला पाहिजेत की शिकणाऱ्यांसाठी काय जास्त सकारात्मक असेल आणि म्हणून सकरात्मक मजबुतीकरण कामी येईल परंतु तिकडे जर तुम्ही पहाल की तिथे अजून एक मुद्दा लिहीला जातोय आणि तो मुद्दा म्हणजे नकारात्मक फलित जे शिकणाऱ्यांना खूप सकारात्मक आणि नकारात्मक सुद्धा असू शकतं तर म्हणून काही वेळा प्रशिक्षक ते खूप कठोर बनतात गंमत म्हणजे काही वेळ शाळा ते खूप कठोर असतात आणि हे सुद्धा चांगले फळ देते तर आपण गोंधळ जाता कामा नये कारण सकारात्मक मजबुतीकरण जे दीर्घकाळ टिकणार असते मी अगोदरच नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला एक विशिष्ट गोष्ट सांगितल्याप्रमाणे ते म्हणजे सकारात्मक मजबुतीकरण जे दीर्घकाळ टिकणार असेल नकारात्मक मजबुतीकरण जे कमी कालावधीसाठी असेल आणि नंतर पुन्हा करणाऱ्या व्यक्ती रक्त बनतील बरोबर तर म्हणून अशा घटनेमध्ये आपण खूप काळजीपूर्वक असायला पाहिजे म्हणजे प्रशिक्षणाच्या दृष्टी कोणामध्ये बरोबर आपण सकारात्मक मजबुतीकरण यामधून गेले पाहिजे आणि त्रस्त व्यक्तिमत्त्वांना आपण टाळायचा किंवा दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करावा आणि आपण आपले उद्दिष्ट बरोबर चालू राहायला पाहिजे आणि व्यक्तींना प्रशिक्षित करणे हा हेतू प्रशिक्षकांनी नंतर ट्रेनिंग जे फलित आहे म्हणजेच शिकणार यांचे ज्ञानार्जन किंवा कौशल्य किंवा वर्तनातील बदल हा हेतू बरोबर जोडणे गरजेचे आहे तर म्हणून पण आपण हे समजलो व्यक्तिमत्व म्हणजे एक परिस्थिती प्रशिक्षणार्थीचे व्यक्तिमत्व शिक्षकाचे व्यक्तिमत्व ती परिस्थिती कामाचे वातावरण कायदे सर्व घटक हे एकत्रित केले जातील आणि शेवटी फलित असेल हे फक्त प्रशिक्षणार्थी किंवा प्रशिक्षक यावर अवलंबून नाही परंतु हे वातावरणावर सुद्धा अवलंबून असते हे कायदे प्रणालीवर की शुद्ध अवलंबून असते हे खूप छान आहे या इतर घटकावर सुद्धा अवलंबून असते परंतु दृष्टिकोन तर थोडक्यात म्हणजे दृष्टिकोन म्हणजे काय असावा तर दृष्टी कोणासाठी वर्तनाचे खूप सकारात्मक मजबुतीकरण गरजेचे असते नंतर वचन बदल एक अशी प्रशिक्षणाची पद्धत आहे की जी प्रामुख्याने मजबुतीकरणाचे सिद्धांतावर अवलंबून आहे तर नैसर्गिक रित्या जे कोणी सहभागी सदस्य आहेत आणि बदलाचे प्रतिनिधी आहेत अशा बदलाच्या प्रतिनिधींना प्रथमतः बदलाच्या सिद्धांतावर आधारित स्वीकारावे लागतात आणि नंतर सकारात्मक किंवा नकारात्मक किंवा दुरुस्तीच्या क्रिया एक किंवा अनेक ज्या मी नमूद केलेले आहेत कृपया हे विसरू नका म्हणजे दुरुस्तीच्या क्रिया आणि तुम्हाला दुरुस्तीच्या क्रियांसाठी जायचं आहे आता या मजबुतीकरणाच्या सिद्धांत नंतर दुसरा सिद्धांत आता आपण ज्या विषयी बोलूया तो म्हणजे सामाजिक शिक्षण सिद्धांत सामाजिक शिक्षण सिद्धांत या गोष्टीवर भर देतो की व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला निरीक्षण करून शिकत असतात ज्यांच्यावर ते विश्वास ठेवतात मानतात आणि जे ज्ञानी आहेत आदर्श आहेत तर म्हणून आमच्या काळामध्ये अशा कल होता की आपल्या आदर्श व्यक्ती बद्दल लोक बोलायचे आजची पिढी सांगते की आम्ही स्वतः आमचे आदर्श आहोत पण एका असं होता जेव्हा विशिष्ट आदर्श व्यक्ती होत्या आणि अशा आदर्श व्यक्तींना खूप उच्च पातळीची मान्यता आणि खूप उच्च ज्ञान असायचे आणि नंतर मला आठवते जेव्हा मी उद्योग जगतातून शैक्षणिक जगतामध्ये आलो त्यावेळी सुद्धा मला बावीस वर्ष मागे काळ हवा होतामला प्रशिक्षक व्हायचं होतं आणि तो माझा आदर्श होता आदर्श व्यक्ती होती शेरु रांगणेकर एस रांगणेकर माझ्या नावा सारखंच एस रांगणेकर आणि सरांचं नाव सुद्धा शेरू रांगणेकर सर अशा घटनांमधून तुम्हाला असे दिसेल असा होता आदर्श व्यक्ती की जो खूप मान्यतेचा आणि ज्ञानी आणि नंतर प्रशिक्षक त्याच्यासारखाच नंतर एखाद्याला अशा कारकिर्दीवर वाटचाल करायला नक्कीच आवडेल तर म्हणून अशा घटनेमध्ये व्यक्ती दुसऱ्यांना निरीक्षण करीत असतात यावर भर दिला गेला आणि हेच समाजाकडून सामाजिक शिक्षण सिद्धांत असेल मी त्यांना पाहिलंय मी मी त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झालेलो आणि मला असं दिसून आलं की माझ्यासारख्याच नावामध्ये समानता असणारे व्यक्तिमत्व जे खूप उत्कृष्ट आणि उच्च पातळीचे प्रशिक्षक आहेत तर म्हणूनच अशा घटनांनी मला प्रेरित केले होय प्रशिक्षणामध्ये चालू ठेवूया आणि त्यात आपल्याला असे आढळून येईल की सामाजिक शिक्षण सिद्धांत लागू झालेला सामाजिक शिक्षण सिद्धांत सुद्धा ओळखतो की नियंत्रित किंवा गौरवलेल्या वर्तनाची पुनरावृत्ती ही होतेच तर नैसर्गिक रित्या जेव्हा आपण असे मॉडेल स्वीकारतो आणि काय करतो आपण त्याची पुनरावृत्ती करत असत नंतर मी 95 मध्ये गसिम नगडा बरोबर कार्यक्रमाला हजर राहायला सुरुवात केली तर म्हणजे तेवीस वर्षापूर्वी 22 23 वर्षांपूर्वी तशाच प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करायला मी सुरुवात केली तसेच जेव्हा मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा स्थलांतरित झालो तेव्हा हा विशिष्ट वर्तनाची पुनरावृत्ती झाली कारण ती सुद्धा भूमिका होती जसे की मी नमूद केले शिक्षण तज्ञांनी शिकवणे संशोधन प्रशिक्षण प्रकल्प आणि प्रशासन यामध्ये असायलाच पाहिजे तर ही सुद्धा एक भूमिका होती म्हणजेच या ठिकाणी नियंत्रण किंवा गौरव प्रणाली असायला पाहिजे आणि अशी गौरव प्रणाली हि खूप छान आहे हेच व्यक्तींना वर्तनाची पुनरावृत्ती करायला प्रोत्साहित करीत असते आणि सामाजिक शिक्षण सिद्धांताप्रमाणे शिक्षण सुद्धा व्यक्तीच्या स्वयम् कार्यक्षमते कडून प्रभावित होत असते अगोदर सुद्धा मी नमूद केलेले आहे या स्वयम् कार्यक्षमतेविषयी आता तुम्ही पहा लकी जाऊ आपण प्रेरणा या विषयी बोलत असतो इथे प्रेरणा आणि स्वयम कार्यक्षमता यांच्यामधील नातेसंबंध मजबूत आहेत स्वयं कार्यक्षमता म्हणजे एखाद्या व्यक्तीचा स्वतःबद्दलचा वैयक्तिक निर्णय की तो ज्ञान आणि कौशल्य यशस्वीरित्या शिकू शकेल की नाही तर उंचावलेली स्वयं कार्यक्षमता म्हणजेच तो किँवा ती ज्ञान आणि कौशल्य यशस्वीरित्या शिकू शकतील म्हणजे स्वतःचा निर्णय कार तो स्वतः स्वयम कार्यक्षमता खूप उच्च आहे आता काही व्यक्तींना स्वयम कार्यक्षमता उच्च का बर असते आणि काही व्यक्तींना स्वयम कार्यक्षमता कमी का असते का काही व्यक्ती विश्वास ठेवतात की होय ते ज्ञान आणि कौशल्य यशस्वीरीत्या शिकू शकतात तर काही व्यक्तींना असा विश्वास असतो की नाही ही ते आणि कौशल्य शिकू शकणार नाहीत कोणत्या घटक हे अनुवंशिक आहे का नंतर दोन भाऊ आहेत एक आला असं वाटतं होय तो यशस्वीरीत्या ज्ञान आणि कौशल्य शिकू शकतो तर दुसऱ्याला असं वाटतं नाही मी ज्ञान आणि कौशल्य नाही शिकू शकत तर दोघांमध्ये काय फरक आहे आणि तो म्हणजे वातावरण आणि परिस्थिती दोन्ही भाऊ त्यांना भिन्न वातावरण मन आणि भिन्न परिस्थिती आणि भिन्न समाज भिन्न मित्र कुटुंब सारखी आहे कुटुंब मित्र आणि समाज जेव्हा आपण वातावरणाविषयी बोलत असतो ते म्हणजे सामाजिक वातावरण तर म्हणून हुं कुटुंब सारखे आहे परंतु मित्र आणि समाज भिन्न आहेत आणि म्हणून अशा घटनेमध्ये दोन्ही भाऊ जे एकाच कुटुंबातून आलेले परंतु त्यांची स्वयम कार्यक्षमता जास्त किंवा कमी असू शकतेहे वातावरणाबरोबर च्या संभाषणावर अवलंबून असते आणि सामाजिक शैक्षणिक सिद्धांताप्रमाणे हे व्यक्तीच्या स्वयम् कार्यक्षमते कडून प्रभावित झालेले असते तर मी शिकू शकतो किंवा मी शिकू शकणार नाही तर म्हणून भोवतालचे वातावरण व्यक्तीला काय प्रेरणा देते आणि ही होती सामाजिक शैक्षणिक सिद्धांताची संकल्पना मार्ग कारण म्हणूनच आपले पालक आपल्याला सांगत असतात की चांगले मित्र असावेत चांगली सोबत असावी चांगली सोबत तुम्हाला प्रेरित करीत राहील बरोबर परंतु जर तुम्हाला चांगली सोबत नसेल तर व्यक्ती तुमच्याकडून शिकू शकणार नाही याची शक्यता आहे परंतु तुम्ही इतरांकडून शिकाल तर याविषयी काळजीपूर्वक राहा तर सामाजिक शैक्षणिक सिद्धांत असे सुचवतो कि शिक्षणामध्ये हे चार प्रक्रिया सामाविष्ट झालेल्या आहेत त्या म्हणजे लक्ष धारणा प्रेरक पुनरुत्पादन आणि प्रेरणादायी प्रक्रिया तर लहानपणापासूनच मित्रशाळेतील दिवसापासुनच आपले आपल्या समाजाविषयी लक्ष असते आपल्या सभोवताली काय आहे आपले काका कसे आहेत काकी कशा वागत आहेत आपले पालक कसे वागत आहेत आपले शेजारी कसे वागत आहेत आपले मित्र कसे वागत आहेत आणि म्हणून तिकडे पूर्ण लक्ष असतं आणि त्या वयात मन हळूहळू शिकण्यासाठी सज्ज असते आणि मी निरीक्षण करीत असतं आणि असं विशिष्ट लक्ष अजूनही आपल्याला बालपणीच्या खूप आठवणी आहेत आपण मधली वर्षे कदाचित विसरले असतील परंतु बालपण आपल्याला अजून सुद्धा आठवतं तर म्हणून धारणा खूप जास्त आहे आणि जेव्हा आपल्याला अशी धारणा असतेनैसर्गिक रित्या ते आपल्या वर्तनातून परावर्तित होईल आणि यालाच प्रेरक पुनरुत्पादन असे म्हणतात तर म्हणून लक्ष जास्त असेल तर धारणा जास्त असेल प्रेरक हे प्रेरक पुनरुत्पादन असेल परंतु काही पैलू मध्ये हे जास्त असते परंतु काही पैलू मध्ये हे कमी असते का बरं आणि उत्तर आहे प्रेरणादायी प्रक्रिया तर आपण प्रेरणादायी प्रक्रिया विषयी बोलत असतो आणि अशा प्रेरणादायी प्रक्रिया या तिकडे पुनरुत्पादन असेल किंवा पुनरुत्पादन प्रक्रिया नसेल हे तयार करीत असतात बालपणा मधील खूप गोष्टी आपण पुनरुत्पादित करू शकत नाही परंतु त्यामधील काही किंवा जे आपल्याला आवडलेलं आणि प्रेरणादायी जे काही आपल्याला आवडलेलं असं आपल्याला ते विशिष्ट पुनरुत्पादन होत असतं आणि म्हणून विशिष्ट पुनरुत्पादन हे नेहमी असतेच परंतु हे फक्त बालपणाच्याच घटना विषयी नसते शिकणे ही सतत ची प्रक्रिया आहे नाही म्हणून अशा घटनांमध्ये जेव्हापण प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असतो आणि प्रशिक्षणार्थी शिकणारी असतात ते सुद्धा शिकत असतात ते ते जोडीदाराच्या समूहातून त्यांच्या बरोबर असलेल्या इतर प्रशिक्षणार्थी कडून शिकत असतात तर त्यांच्याकडून शिकत असतात अशा रीतीने ते करत असतात आता तीच गोष्ट म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक जास्तीची स्वयम कार्यक्षमता कमी स्वयं कार्यक्षमता तर व्यक्ती व्यक्ती गाळून घेतील मन गाळून घेईल गाळणे लागू होईल म्हणजेच चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी आणि अशा घटनेमध्ये दोन्ही उपलब्ध आहेत दोन्ही समाजामध्ये आहेत परंतु आपण काय स्वीकारायचं ते आपली गाळण ठरवेल आणि अशा घटनेमध्ये हे खूप खूप महत्त्वाचे बनत ते म्हणजे कोणत्या प्रकारची गाळन आहे आणि त्या गाळण्याची प्रेरणा काय प्रेरणा काय आहे आणि नंतर ही प्रेरणा कशी असेल अशा घटनेमध्ये ध्येय सिद्धांत चित्रात येतो ध्येय सिद्धांतामध्येध्येयनिश्चिती समजते की व्यक्तीचे वर्तन हे त्याच्या विवेक ध्येयापासून आणि हेतू पासून निघत असते ध्येय काय आहे हे आयुष्याचा हेतू काय आहे शाळेतील दिवसांमध्ये सुद्धा असे विचारले जात असायचं म्हणजेच तुम्ही कोणती विशेषज्ञता घेऊ इच्छितातुम्हाला गणित पाहिजे किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा तुम्हाला कला शाखा पाहिजे जीवशास्त्र गणित अशा सर्व शाखा तुम्हाला काय पाहिजे तुमचे ध्येय काय आहे आणि गंमत म्हणजे खूप लोक अगोदरच्या काळामध्ये सुद्धा ध्येय काय आहे याची तेसुद्धा खूप स्पष्टता नसायचे त्यांना हे समजत नव्हतं की ते का जीवन जगत आहेत इकडे मला असं नमूद करावंसं वाटतं की कारण मी ध्येय विषयी बोलत आहे म्हणजेच वयाच्या पन्नाशी आणि 55 पातळीमध्ये जेव्हा मुलं परावलंबी असतील आणि आणि ते दूर असतील आणि महा प्रश्न उद्भवतो की आयुष्यात ध्येय काय आहे आत्ता तुम्हाला काय करायचे आहे ये मग तुला याची स्पष्टता असेल की त्याला काय करायचं आहे उरलेली वर्ष आनंदाने व्यतीत करेल परंतु आयुष्याच्या एका विशिष्ट अवस्था नंतर जेव्हा कुटुंबासाठी काही करणे योग्य उरत नाही आणि आणि फक्त रोज जीवन चक्र चालू असते आणि अशा घटनेमध्ये जर काही ध्येय नसेल काही आव्हान नसेलनंतरच्या घटनेमध्ये व्यक्ती रस गमावेल आणि पुढे जाऊन तो विचारेल मी का जिवंत आहे कोणत्या हेतू साठी तर हे अतिशय स्पष्ट आहे की व्यक्तीकडे ध्येय निश्चितीचा सिद्धांत असावा खूप व्यक्तींचे निवृत्ती पर्यंतचे ध्येय असते तुमच्या निवृत्ती चे व्यवसायिक ध्येय परंतु खूप व्यक्तींचा निवृत्तीनंतर दुसरा डाव सुरू होतो आणि ते त्या नियोजनासाठी कार्यरत होतात तर निवृत्ती घेण्या अगोदर ते त्याच्या वरती काम करीत असतील तर म्हणून अशा घटनेमध्ये हे एक ध्येय असेल कारण व्यक्तीच्या वर्तनाला ध्येय प्रभावीत करीत असते अशा दिशेने मला काय पाहिजे मला ती विशिष्ट स्थिती पाहीजे मला विशिष्ट दर्जा पाहिजे मला विशिष्ट यश पाहिजे आणि ते यश किंवा ध्येय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला चैन मिळणार नाही आणि म्हणून तो व्यक्ती स्वतःला स्वस्थ बसू देणार नाही तर जोपर्यंत ध्येय गाठत नाही तोपर्यंत तो स्वस्त बसणार नाही मग वय कोणतीही असो बरोबर परंतु अल्प मुदतीच्या ध्येया मध्ये आणि जेव्हा ती मिळवली जातात पुढे काय आणि पुढे काय हाच एक मोठा प्रश्न असेल तर ऊर्जा लक्ष यांना दिशा देणारी ध्येये दीर्घकालीन टिकणारे कष्ट करीत रहा करीत रहा नाही मला हे बनायचंय मला त्या विशिष्ट मैलाच्या दगडा पर्यंत पोहोचायचं आणि नंतर यासाठी पुढील काळामध्ये लागणारे कष्ट घडतील आणि जशी मी घडलो त्या पद्धतीने इतरांनाही विकसित होण्यास प्रेरित होतील मी काय करायला पाहिजे मी काय फरक पडू शकतो एखादा अवघड मैलाचा दगड मी कसा मिळवू शकतोहे आव्हान मिळवायचे आणि ते ध्येयपूर्तीसाठी वेगवेगळ्या रणनीती विकसित करीत असतात संशोधन असे सुचवतो कि एखादं विशिष्ट आव्हानात्मक ध्येय चांगली कामगिरी घडवतात आरामातील स्थिती चांगली कामगिरी तयार करीत नसते आरामातील स्थिती चांगले निकाल आणि चमत्कारतयार करीत नसतेहे आव्हान मधूनच येत असतं जेवढी जास्त आव्हानात्मक परिस्थिती एवढी चांगली कामगिरी असेल बरोबर आणि जो काही आव्हानात्मक ध्येयासाठी मार्ग असेल तो चालू ठेवा जिथे सर्व असेल काही नविन घडत नाहीमग तिथे जीवनामध्ये काही आकर्षक नसेल तर प्रशिक्षणार्थींना सांगितले जाते की जर तर आव्हान असेल तर असं दर्शवलं जातं की तुम्ही अशी आम्हाला हे घेण्यासाठीच जिवंत आहात आणि तुम्ही पुरेसे दक्ष आहातआणि असे विशिष्ट आव्हाने घेण्यासाठी चपळ आहात विशिष्ट चेक करण्यासाठी पुरेसे पात्र व्यक्ती असत रंजाळे की खूप चपळ असतात सुयोग्य नसतात आणि ते अशा कामांमध्ये मन लावत नसतात कामगिरी त्यांना कामगिरीची जास्त काळजी नसते ते आव्हान स्वीकारत नसतात त्यांच्यासाठी जीवनामध्ये आव्हान नसते नंतर जीवन खूप निष्क्रिय बनेल आणि हीच अडचण असू शकतो तर प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करीत असताना ध्येय निश्चितीचा सिद्धांत वापरला जातो म्हणून म्हणून जेव्हा आपण आपण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करीत असतो ध्येय निश्चितीचा सिद्धांत सुचवतो कि प्रशिक्षणार्थीना विशिष्ट आव्हानाची ध्येय आणि हेतू देऊन शिकवले जाऊ शकते आणि हाच दिवसाचा शेवट असेल त्यांनी ते विशिष्ट ध्येय गाठू शकतील आणि आणि ते आव्हानात्मक असेल आणि यांची प्रशिक्षणार्थीं कडून नोंद करून घेतली पाहिजे विशेषतः व्हेरी सिटी सिद्धांताचा प्रभाव असा दिसून येतो की प्रशिक्षणाच्या सत्रांचे नियोजन विकसित केली जाते आणि म्हणून प्रशिक्षणाच्या सत्रांचे नियोजन करीत असतो तिथे आव्हानात्मक ध्येय असली पाहिजे तुम्हाला सुद्धाअसाइनमेंट हे आव्हानात्मक ध्येय असेल आणि हे असाइन्मेंट अशा प्रकारच्या मॉडेल वरती अवलंबून असतील आणि तुम्हाला ते ध्येय गाठायचे आहेत आणि ती असाइनमेंट सोडवायची आहेत तर परंतु कोणाला प्रेरित झाल्यासारखं वाटेल काही खूप खूप लांब आणि टिकाऊ सिद्धांत आहे तो म्हणजे गरजेचा सिद्धांत कोण प्रेरित होईल ज्याला गरज आहे अगोदर सुद्धा मी नमूद केलेले आहे की जोपर्यंत गरज भासत नाही व्यक्ती जागा सोडणार नाही तर म्हणून गरजेची कमतरता असते अशी व्यक्ती कोणत्याही वेळी असा अनुभव करते की नाही हि मला ते पाहिजे आणि जम्मू त्याला त्याची कमतरता जाणवते असे एखाद्या विशिष्ट स्त्रोतांची आणि म अशा घटनेमध्ये व्यक्ती प्रेरित झालेली असेल गरज माणसाला त्याच्या कमतरता पूर्ण करण्यासाठी वर्तन करण्यास प्रेरित करते वाचा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये एक व्यक्ती झाडाखाली निवांत बसलेला असतो आणि आणि दुसरा व्यक्ती तिथे येतो आणि त्याला विचारतो तू झाडाखाली का बसलेला आहे आणि मग तो सांगतो मी काय केले पाहिजे मग दुसरा व्यक्ती सांगतो तू कष्ट केले पाहिजे माझ्या सारखे रात्रंदिवस मी काम करीत आहे आणि खूप कमवीत असतो पहिला व्यक्ती त्याला विचारतो हे सगळ कमावून तू काय करशील दुसरा व्यक्ती म्हणतो मी आराम करेन मी आरामात जगेन पहिला व्यक्ती म्हणतो मी अगोदरपासून आरामात तर जगतोय तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करीत आहात आणि मग तुम्ही आरामात जगत आहात आता इथे व्यक्ती त्याच्या कामात जास्त कशा पूर्ण करतात हा मोठा प्रश्न आहे जोपर्यंत एखादी पद्धत स्वीकारली जात नाही कृपया समजून घ्या गोष्ट मध्ये टीका परीक्षण काय आहे की पद्धत पद्धत ज्यामध्ये व्यक्ती त्याच्या कमतरताची पूर्तता करीत असते तर म्हणून आदरणीय नावलौकिक असलेले प्रतिष्ठित अशी कमतरता असेल तर व्यक्ती प्रेरित होईल गरजेचा सिद्धांत शिकण्यास प्रेरित करण्यास सुचवतो प्रशिक्षकाने प्रशिक्षणार्थींच्या गरजा ओळखायला पाहिजे म्हणजे त्यांना नक्की काय पाहिजे त्यांना काय उपयोग होईल आणि अशा गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना या प्रशिक्षण कार्यक्रमांमधील सामग्री कशी उपयोगी पडतील हे सांगावे हेच काय जी तुमची गरज आहे आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रकार काय आहे हा प्रशिक्षण कार्यक्रम हा कोणत्या प्रकारचा आहे अशा प्रकारचा विशिष्ट कोर्स सारखा असेल जो तुम्हाला प्रशिक्षण म्हणजे काय हे तंतोतंत समजावून सांगेल शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे विकास म्हणजे नेमकं काय गरजांचा मूल्यांकन कसं करायचं संस्थेमध्ये प्रशिक्षणाची गरज कशी ओळखायची त्यासाठी विशिष्ट टेम्प्लेट आशा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कशी तयार करायची आणि मग हे सिद्धांत कार्यक्रम संलग्नित कसे केले पाहिजे तर आत्तापर्यंत आपण या घटका विषयी चर्चा केली अजून प्रशिक्षणार्थींच्या काही मूळ गरज असतात उदाहरणार्थ जसे की मानसिक आणि सुरक्षेच्या गरजा जर पूर्ण झालेले नसतात ते सुटण्यासाठी प्रेरित होत नसतात तर खूप वेळा अशा या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जेवणाची व्यवस्था चांगली असावी असं नसते कि ते जेवणासाठी आलेली नसतात परंतु प्रश्न म्हणजे होय आदर आणि सन्मान प्रशिक्षणार्थींना देणे गरजेचे असते आणि म्हणून अशा घटनांमध्ये हे सुद्धा गरजेचे असते म्हणजेच योग्य जेवण योग्य राहण्याची व्यवस्था जेव्हा ते प्रशिक्षणामध्ये आहेत तेव्हा त्यांच्या आरामाची सोय तर प्रशिक्षणार्थींना हा आरामात ठेवणे गरजेचे असते म्हणजे ते शिकू शकतील जर ते आरामात नसतील तर त्यांच्या मानसिक गरजा सुरक्षेच्या गरजा पूर्ण झालेल्या नसतीलप्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये लक्ष कशी देऊ शकतील आणि हाच हेतू आहे गरजेचा सिद्धांत या विषयी खूप गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात परंतु मुळतः हा आपण गरजेच्या सिद्धांताचा प्रशिक्षण बरोबर लक्ष देऊया तर इथपर्यंतच मर्यादित ठेवेल परंतु आता आपण पण पुढच्या सिद्धांताकडे येऊया तो आहे अपेक्षा सिद्धांत अपेक्षा सिद्धांत सुचवतो कि व्यक्तीचे वर्तन तीन घटका वरती अवलंबून असते ते म्हणजे अपेक्षा साधन सामग्री आणि फलित बरोबर आणि म्हणून असासमज आहे की कामगिरी करण्याचा प्रयत्न करणे आणि आणि खरोखरच चांगली कामगिरी करणे यामध्ये एक दुवा आहे यालाच अपेक्षा असे म्हणतात तर प्रत्येकाला एक विशिष्ट अपेक्षा असते मग तो वरिष्ठ असेल किंवा कनिष्ठ दोघांनाही विशिष्ट अपेक्षा असते आणि अशा विशिष्ट अपेक्षा त्यांना कार्य पार पाडण्यासाठी चालक ठरत असतात अपेक्षाही स्वयम कार्यक्षमता याच्या सारखी असते आणि अपेक्षेच्या सिद्धांत मध्ये असा समज आहे की एखादी कामगिरी करीत असताना प्रशिक्षण कार्यक्रम करीत असताना हे एका विशिष्ट फलिशी जोडलेले आहे हे उदाहरण तुमच्या कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करु शकण्यासाठी आहे जर तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करू शकला तर निश्चितपणे तुम्ही अशा विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रमांमधून जास्तीत जास्त उपयोगाचे असाल याला म्हणतात साधन सामग्री तर म्हणून अशा घटनेमध्ये काय अपेक्षित आहे आणि मग आयोजित करणे प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर राहणे आणि अशा प्रशिक्षण कार्यक्रमापासून शिकणे आणि यालाच साधनसामुग्री असे म्हणतात आहे फलित म्हणजे काय फलित फलित म्हणजे परिणाम जे व्यक्तीस मूल्य असते तर म्हणून कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरी करणे किती महत्त्वाचा आहे तर तुम्ही सुरुवात केलेली आहे मला तुमच्या अपेक्षा मध्ये येऊन कामगिरी करायचे आहे यामधून तुम्ही या विशिष्ट साधन सामग्री साठी येत असता म्हणजेच प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहात असत आणि आणि फलित सांगते की या प्रशिक्षण कार्यक्रमाची कामगिरी काय आहे तर म्हणून म्हणून हा अपेक्षित चा सिद्धांत सांगतो की प्रशिक्षण कार्यक्रम तयार करीत असताना प्रथमतः अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा नंतर साधनसामग्री समजून घेण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित कराल आणि तो सर्वांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि प्रशिक्षण संपल्यानंतर उपयोगी असेल याची खात्री घ्या आणि आणि हेच फलित असेल तर अपेक्षा कामगिरी करण्यासाठी लागणारे कष्ट यांच्या बरोबर असतात प्रशिक्षणार्थी कडे शिकण्याची पात्रता आहे का प्रशिक्षणार्थी कडे तो किँवा ती शिकू शकेल असा विश्वास आहे का साधन सामग्री म्हणजे फलित संबंधित केलेली कामगिरी आणि प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणाचे फलित खात्रीपूर्वक सगळ्यांना मिळेल का फलित परिणामाचे मूल्य परिणामाचे मूल्य म्हणजे पूर्ण प्रशिक्षण किती मौल्यवान आहे प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून अपेक्षित चा सिद्धांत सुचवतो कि जेव्हा कामगारांना ते कार्यक्रमाचे विषय शिकू शकतात असा विश्वास असतो त्यावेळेस शिक्षण घेण्याची जास्त शक्यता असते तर त्यांचा विश्वास आहे एका हेतूने आलेले आहेत त्यांना काहीतरी शिकायचे आणि त्यांना विश्वास आहे की या दिवशी या विशिष्ट कार्यक्रमांमधून मी शिकू शकतो शिक्षण हे परिणामाची जोडलेले असते जसे की चांगली कामगिरी आणि पगार मधील वाढ कारण चांगली कामगिरी ही बक्षीस प्रणाली मधील वाढ यांच्याशी जोडलेली आहे कौतुक किंवा जोडीदाराकडून कौतुक साधन सामग्री आणि कामगारासाठी हेच फलित मौल्यवान असते जेव्हा ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी परत जातील केव्हा हे हे मौल्यवान फलित यामुळे त्यांना असे दिसून येईल की ते त्यांचं चांगल्या कामगिरीमुळे भविष्य घडवीत आहेत प्रौढ शिक्षण सिद्धांत माल्कम नोवेलस प्रौढ शिक्षण सिद्धांत यांच्याशी नेहमी जोडला जातो म्हणजेच नोवेल्स मॉडेल हे काही गृहीतकांवर आधारलेले आहे माल्कम नोवेल हा प्रौढ शिक्षणा बद्दल खूप बोललेला आहे जसे की मी अगोदर मागील सत्रांमध्ये चर्चा केल्याप्रमाणे प्रौढ शिक्षण सिद्धांत उपयोगी पडतो तर प्रौढ यांना कारण जाणून घेणे गरजेचे असते ते काहीतरी का शिकत आहेत या पातळीमध्ये आणि हे काहीसे मध्यम आणि वरिष्ठ पातळीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा उपयोगी पडते प्रौढ स्वयंम स्वयंम निर्देशीत असणे गरजेचे असते ते खूप महत्त्वाचे आहे कारण या या अवस्थेमध्ये एखाद्याला समाधानी वाटू शकतो हे ठीक आहे मी भरपूर शिकलेलो आहे आणि आणि आता मी अशा अवस्थेमध्ये आहे आणि मला हे बस झाल नाही जास्तीत जास्त शिकण्यासाठी स्वयं निर्देशित मला गरजेचं आहे प्रौढ जास्त कामासंबंधी अनुभव असतो जे शिकण्याच्या ठिकाणी घेऊन येतात आणि अशा घटनांमध्ये ते त्यांचा अनुभव शिकण्याच्या परिस्थितीमध्ये जोडत असतील तर ते चांगल्या स्थितीमध्ये असतील प्रौढ शिकण्याच्या अनुभवांमध्ये अडथळे केंद्रित दृष्टिकोन शिकण्यासाठी घेऊन येत असतात तर अशा विशिष्ट अडचण अडचणींना ते इथून कशी सोडवली जाईल आणि आणि म्हणून अशा घटनेमध्ये ते अडचणी केंद्रित दृष्टिकोन यामधून या शिक्षणाकडे पाहतील प्रौढ हे बहिस्त आणि आंतरिक प्रेरकापासून शिकण्यासाठी प्रेरित झालेली असतात आणि म्हणून अशा घटनेमध्ये नेहमी एक शिकणे गरजेचे असते की एका विशिष्ट वेळामध्ये आणि अवस्थेमध्ये एक आंतरिक इच्छाशक्ती असते ही दोन्ही असू शकते अंतस्थ आणि मस्त दोन्ही प्रकारचे प्रेरणादायी घटक असू शकतात जर दोन्ही प्रकारचे बहिस्थ घटक आणि अंतस्थ घटक असतील तर ते अशा विशिष्ट प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहतील प्रौढ शिक्षण सिद्धांत विशेषता प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करण्याकरिता महत्व पणाने विचारात घेतला जातो कारण अशा कार्यक्रमांना प्रेक्षक म्हणून प्रौढ असतात आणि म्हणून त्यांच्यापैकी खूप सारे ज्यांनी शिक्षणावर ती जास्त वेळ व्यतीत केलेला नसतो आता हे त्यांच्यासाठी आहे जे औपचारिक रित्या शिक्षण घेतलेले नाही उदाहरणार्थ वरिष्ठ अभियंता तर जर त्यांनी एम बी ए कोर्स केलेला नाही तर नंतर ते अशा प्रशिक्षण कार्यक्रमाला जाऊ इच्छितात जे त्यांची व्यवस्थापकीय कौशल्य विकसित करतील आणि मग अशा घटनेमध्ये ते वेळ देऊ शकतील त्यांना अशा प्रकारच्या औपचारिक शैक्षणिक पद्धतीसाठी वेळ द्यायला आवडेल आणि काहीजण पीएचडी आणि अशा प्रकारचे कोर्सेस सुद्धा करतील तर हे सर्व अशा विशिष्ट मॉडेलमध्ये विचारात घेतले जाईल तर म्हणून असे सर्व पैलू या मॉडेलमध्ये आहे अशा पद्धतीने प्रशिक्षण कार्यक्रम तयार करावा आणि अशा विशिष्ट कार्यक्रमाची रचना करत असताना कोणत्या प्रकारची सिद्धांत विचारात घ्यावेत तर हे होतं सिद्धांत आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना यांच्या संबंधाविषयी